प्राध्यापक प्राध्यापक संभाषण सुरू होते प्रोफेसर रवींद्र तर आपल्यासोबत करेन स्क्रीव्हेनर आहेत त्या लॉसने स्वित्झर्लंड येथील EPFL मध्ये प्रोफेसर आहे आणि माझ्या मते त्या खरोखरच मायक्रोस्ट्रक्चर सिमेंट केमिस्ट्री आणि सिमेंट आधारित मटेरिअल्स आणि काँक्रीटचे भौतिक विज्ञान या विषयावर एक तज्ञ व्यक्तीआहेत आणि त्यांच्या जिद्द आणि दृढतेबद्दल मी त्यांची खूप प्रशंसा करतो आणि इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा उद्योगातही लोकांना समजेल इतके सोपे विज्ञान बनवण्याचा प्रयत्न केल्यामुळे कारण त्या केवळ त्यांच्या प्रयोगशाळेपुरत्या सीमित राहिल्या नाहीत तर त्या उद्योगाविषयीसुध्दा खूप बोलतात आणि दरवर्षी अनेक वेळा त्या भारतात आल्याने आपल्याला खूप आनंद होतो त्या साहजिकच त्यांच्या क्षेत्रातील एक अग्रणी आहेत आणि त्या एक संदर्भ व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे जेव्हा आपल्याला भौतिक विज्ञानात समस्या किंवा शंका येतात तेव्हा आपण जाऊ शकतो त्यांनी नॅनोसेम नावाचे नेटवर्क एकत्र आणले आहे त्यांनी नॅनो आणि सूक्ष्म विश्लेषणामध्ये काम करणार्या लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि सामग्री समजून घेण्यासाठी बरेच काही केले आहे त्या एका मोठ्या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहे ज्यामध्ये LC 3 आहे जो चुनखडीच्या कॅलक्लाइंड क्ले सिमेंटवर आहे आणि त्यात सहभागी होताना आपल्याला आनंद होत आहे आणि तेथे ती मायक्रोस्ट्रक्चर समजून घेण्यापासून ते असे सिमेंट कसे कार्यान्वित करता येईल हे पाहत आहे आणि सराव मध्ये वापरले तर करेन स्वागत आहे प्रोफेसर करेन खूप खूप धन्यवाद प्रोफेसर रवींद्र आणि तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना काही व्याख्याने देऊ शकलात याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत तर मला एक गोष्ट विचारायची आहे की भौतिक विज्ञान महत्वाचे का आहे किंवा का किंवा आपण लोकांना कॉंक्रिटच्या भौतिक विज्ञानात काम करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे प्रोफेसर करेन बरं मला वाटतं आज आपल्यासमोर असलेली आव्हानं पाहणं खरोखरच महत्त्वाचं आहे म्हणजे कदाचित आपल्याकडे अमर्याद संसाधने अमर्याद ऊर्जा आणि ग्लोबल वॉर्मिंग सारखी समस्या नसती तर ते इतके महत्त्वाचे नसते आपण वापरत आलो आहोत तशाच प्रकारे सामग्री वापरणे सुरू ठेवू शकतो परंतु आपल्याला माहित आहे की सर्व सामग्री कॉंक्रिटमध्ये समाविष्ट आहे आपल्याकडे CO2 चे उत्पादन आहे जे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये योगदान देत आहे आपल्याकडे साहित्य संपत चालले आहे आणि जर आपण या आव्हानांचा सामना करणार असाल तर आपल्याला सामग्रीकडे लक्ष द्यावे लागेल आणि आपण या सामग्रीचा अधिक चांगला वापर कसा करू शकतो तर मी आपण नेहमी म्हणतो की आपण कमी करून अधिक कसे करू शकतो आणि जर आपल्याला कमी गोष्टींमध्ये भागवायचे असेल तर आपल्याला खरोखर हे समजले पाहिजे की या सामग्रीच्या वर्तनाच्या मागे काय आहे जे या सामग्रीचे भौतिक विज्ञान आहे त्यामुळे मला वाटते की आजच्या संदर्भात आपल्याजवळ या मर्यादा आहेत ज्यांना अधिक चांगल्या प्रकारे उत्तर देण्यासाठी आपल्याला भौतिक विज्ञानाची आवश्यकता आहे प्रोफेसर रवींद्र नक्कीच आणि मला वाटतं आणि मला अपेक्षा आहे की आपण सहमत असाल की आपला अभ्यासक्रम देखील बदलला पाहिजे प्रोफेसर करेन होय प्रोफेसर रवींद्र कारण आपण स्ट्रक्चरल डिझाइनकडे कणा म्हणून पाहत आहोत प्रोफेसर करेन होय प्रोफेसर रवींद्र आपण अभ्यासक्रमातील कॉंक्रिट विषय कसा हाताळतो आपण भौतिक विज्ञान रसायनशास्त्र आणि काय मूलभूत बिल्डिंग ब्लॉक काय आहे याबद्दल जास्त बोलत नाही प्रोफेसर करेन होय प्रोफेसर रवींद्र आणि कदाचित आपण कसे शिकवतो त्या अभ्यासक्रमातही बदल करावा लागेल प्रोफेसर करेन अगदी म्हणजे 20 किंवा 30 वर्षांपूर्वी सिमेंटचा एकमात्र प्रकार कोणीही विकत घेऊ शकत होता तो म्हणजे सामान्य पोर्टलँड सिमेंट जे तुम्ही कुठेही असाल तेथे मिळेल आता तुम्हाला शोधून काढायचे आहे तुम्ही समजा लेराइट सिमेंट वापरता का तुम्ही LC3 सिमेंटकडे जाता का तुम्ही पोर्टलँड सिमेंटला चिकटून राहिलात का आणि यामधील फरक काय आहेत हे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही त्यावर ठोस निर्णय कसा घेऊ शकता तर पुन्हा तुम्हाला माहीत आहे की आपल्यासमोर असलेल्या या आव्हानांना तोंड देण्याची कोणतीही संधी मिळण्यासाठी आपल्याला स्थापत्य अभियंत्यांना वेगळ्या पद्धतीने शिक्षित करावे लागेल जेणेकरून त्यांना हे समजेल आणि तुम्हाला माहिती आहे मला वाटत नाही की हे करणे इतके अवघड आहे म्हणजे आपल्याकडे हुशार लोक आहेत जे खूप क्लिष्ट गणित आणि संरचनात्मक समीकरणे करू शकतात तेच लोक मूलभूत रसायनशास्त्र समजून घेण्यास सक्षम नाहीत यावर माझा विश्वास नाही तो फक्त शिक्षणाचा आणि त्यांना योग्य माहिती देण्याचा प्रश्न आहे म्हणून मला खरोखर आशा आहे की आपण येथे करत आहोत असे या प्रकारचे व्याख्यान तुम्हाला माहीत असेल त्यामध्ये काही योगदान द्या प्रोफेसर रवींद्र बरं तुम्ही खूप दिवसांपासून यावर काम करत आहात आपण आपल्या वर्गांमध्ये तुमचे काही आलेख आणि प्रतिमा आणि चित्रे वापरतो प्रोफेसर करेन होय प्रोफेसर रवींद्र तुमच्या पीएचडीच्या कामानंतर आत्तापर्यंत परिस्थिती खूप बदलली आहे का तुम्ही ही समजूत काढावी म्हणून लोकांनी जास्त कौतुक केले आहे का प्रोफेसर कॅरेन मला असे वाटते म्हणजे मला वाटतं यातही अनेक घटक आहेत सर्व प्रथम मला असे वाटते की आपण अंतर्निहित यंत्रणेच्या तळापर्यंत जाण्यासाठी खरोखर प्रक्रिया प्रगती करत आहोत तर 20 30 वर्षांपूर्वी आपण असे म्हणू शकतो की येथे खरोखर काय घडत आहे हे आपल्याला खरोखर माहित नाही आता आपल्याला खरोखर काय होत आहे हे माहित आहे दुसरे म्हणजे नॅनोसेमच्या निर्मितीद्वारे आपण खरोखरच उद्योगांना एकत्र आणले आणि त्यांना या मूलभूत संशोधनात गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे पटवून दिले आणि मला वाटते याचे दोन परिणाम झाले सर्व प्रथम यापैकी बरीच यंत्रणा शोधून काढण्यासाठी आपल्याला निधी दिला आहे पण दुसरे म्हणजे इंडस्ट्रीजना स्वतःच विश्लेषणामध्ये खूप रस निर्माण झाला आहे आणि आपण नॅनोसेममध्ये Ph Ds साठी प्रशिक्षित केलेले बरेच लोक आता उद्योगात आहेत आणि त्यामुळे खूप वाढ होण्यास मदत होते ज्ञानाचे मला वाटते की आपण पाहतो अर्थात हा खूप मोठा पल्ला गाठायचा आहे कारण हा एक प्रकारचा ट्रेंड आहे जो ट्रेंड आपण युरोपमध्ये सुरू केला होता परंतु तो अधिक व्यापकपणे पसरला पाहिजे अभ्यासक्रम बदलण्याचे काम करावे लागेल अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत पण मला वाटतं आपण प्रगती करत आहोत प्रोफेसर रवींद्र आपण अनेकवेळा फंडिंग एजन्सीकडे जातो तेव्हा ते म्हणतात सिमेंट आणि काँक्रीटमध्ये नवीन काय आहे प्रोफेसर करेन होय प्रोफेसर रवींद्र आपण यापूर्वीही केले आहे ते कसे करावे हे प्रत्येकाला माहित आहे तर एक लहान उत्तर आहे किंवा लोकांना पटवून देण्याचा मार्ग आहे की बरेच काही आहे साहजिकच आपण त्यावर विश्वास ठेवतो पण कसे पटवायचे प्रोफेसर करेन मला अधिक महत्त्वाचे वाटते मग ते काही करायचे नाही आपल्याला लोकांना हे पटवून द्यावे लागेल की तेथे कोणताही चमत्कार नाही काहीवेळा तुम्हाला माहित आहे की मला असे वाटते की लोकांमध्ये असा भ्रम आहे कारण आपण मायक्रोइलेक्ट्रॉनिक आणि त्यासारख्या गोष्टींमध्ये इतकी वेगवान प्रगती पाहतो काहीतरी चमत्कारिक उपाय येणार आहे आणि सर्व काही सोडवणार आहे परंतु जेव्हा आपण घन पदार्थांबद्दल बोलत असतो तेव्हा आपण खरोखर पृथ्वीच्या रचनेने मर्यादित असतो आणि आपण ते बदलू शकत नाही त्यामुळे तेथे कोणताही चमत्कार नाही आणि पृथ्वीवर काय आहे ते आपल्याला माहीत आहे आपल्याला माहित आहे की काय करण्याची शक्यता आहे म्हणून निधी देणार्या एजन्सींना कौतुक करावे लागेल की तुम्हाला प्रत्यक्षात काम करावे लागेल तुम्ही ते नाही तुम्हाला माहीत आहे आपल्याला माहीत आहे आपल्याला 400 वर्षांपूर्वी शोधले होते की किमया हा एक भ्रम आहे तुम्ही मूळ धातू सोन्यात बदलू शकत नाही किंवा कमीतकमी अणुभट्टीशिवाय नाही ज्यामध्ये आपल्याला खरोखर रस नाही म्हणून आपल्याला वास्तविक सामग्रीसह कार्य करावे लागेल आणि म्हणून आपण आधीपासून वापरत असलेल्या सामग्रीसह अधिक खोलवर जाणे अधिक महत्त्वाचे आहे की काही तुम्हाला माहिती आहे काही जादूचे औषध येणार आहे जे नक्कीच सर्वकाही सोडवणार आहे आणि मला असे वाटते की निधी देणार्या एजन्सीजना हे समजणे कठीण आहे की तुम्ही समान मूलभूत सामग्रीसह चिकटून असलो तरीही तुम्ही लक्षणीय सुधारणा करू शकता प्रोफेसर रवींद्र आपण सिमेंट आणि काँक्रीटचा वापर अजून किती वर्षे किंवा किती वर्षे चालू ठेवू याचा अंदाज बांधाल का प्रोफेसर करेन बरं प्रोफेसर रवींद्र सर्वात महत्वाचे बांधकाम साहित्य म्हणून प्रोफेसर करेन हसत मला असे वाटत नाही की असे कोणतेही आहे तुम्हाला माहिती आहे मी यावर बरोबर असेल याची मला 100 टक्के खात्री आहे हे कायमचे सर्वाधिक वापरले जाणारे साहित्य राहिल कारण आपल्याला लोकांच्या घरासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणात ते बदलू शकणारे काहीही नाही तर तुम्हाला माहिती आहे लोकांना हे समजणे कठीण आहे परंतु याशिवाय कोणताही पर्याय नाही जो आपल्याला मोटारवेज असलेल्या शहरांमध्ये राहण्यास सक्षम करू शकेल आणि आधुनिक जगात जसे आपण करतो त्या मातीच्या झोपड्यांमध्ये परत जायचे असेल तर सिमेंट आणि काँक्रीटची गरज नाही पण मला वाटते की आपल्यापैकी बहुतेकांना मातीच्या झोपड्यांमध्ये परत जायचे नाही जरी ते कधीकधी रोमँटिक वाटू शकते प्रोफेसर रवींद्र मग असे म्हटल्यावर LC3 कुठे बसते प्रोफेसर कॅरेन CO2 च्या ग्लोबल वार्मिंग आणि संसाधने या दोन्ही आव्हानांना तोंड देण्यासाठी मला वाटते की आपण LC3 खरोखरच एक प्रचंड क्षमता आहे आपण खरोखरच लक्षणीय कपात करणे सुरू ठेवू शकतो मला वाटते की आपण हे लक्षात घेऊ शकतो आणि आता जगभरात CO2 उत्सर्जनात आणखी 20 ते 30 टक्के घट झाली आहे सिमेंटीटस क्षेत्रावरील 20 ते 30 टक्के उत्सर्जन हे सर्व उत्सर्जनाच्या 1 किंवा 2 टक्के समतुल्य असेल त्यामुळे जेव्हा तुम्ही वीज उत्पादनातून येणारी रक्कम आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करता तेव्हा ते खूपच महत्त्वाचे असते दुसरे म्हणजे हे संसाधन आव्हान पूर्ण करण्यात आपल्याला मदत करू शकते कारण जग तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे भरपूर चुनखडी आहेत परंतु नवीन उत्खननासाठी सर्वत्र विरोध वाढत आहे अर्थातच लोकांना नको आहे त्यांना बांधकामासाठी किंवा शेतीसाठी जमीन हवी आहे त्यांना ती खाणी विकसित करण्यासाठी नको आहे आणि L C 3 च्या सहाय्याने आपण क्लिंकर बनवण्यासाठी लागणारे चुनखडीचे प्रमाण कमी करू शकतो आणि लाखोंच्या संख्येत असलेल्या आणि कचऱ्याचा भाग असलेल्या अनेक पदार्थांपासून देखील आपण सुटका करू शकतो आपल्याकडे चिकणमातीच्या खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात खराब ढीग आहेत जे किमान सिमेंटमध्ये पुन्हा वापरले जाऊ शकतात आपण दुसर्या समस्येपासून मुक्त होऊ शकतो आणि त्या इतर खाणींचे पुनर्वसन करू शकतो प्रोफेसर रवींद्र खूप खूप धन्यवाद करेन तुझ्याशी बोलून नेहमीच आनंद होतो प्रोफेसर कॅरन बरं धन्यवाद रवींद्र नेहमीप्रमाणे इथे आल्याचा आनंद आहे आणि या व्याख्यानांमधून त्यांना काहीतरी मिळेल अशी आशा आहे प्रोफेसर रवींद्र मला खात्री आहे की ते करतील प्रोफेसर करेन धन्यवाद प्राध्यापक - प्राध्यापक संभाषण संपले